आता जेव्हा आपण म्हणतो की आपल्याकडे इच्छित करंट आहे अर्थातच जेव्हा मी कॅल्क्युलेशन करतो तेव्हा माझ्या डोक्यात तो 200 μAअसावा असे आहे सर्किट्सच्या संदर्भात याचा अर्थ असा आहे की तेथे इच्छित व्हॅल्यू चा करंट सोर्स उपलब्ध आहे याचा अर्थ असा की माझ्याकडे 200 μA आहे सामान्यतः ह्याला I0 म्हणूया I0 व्हॅल्यू चा सोर्स उपलब्ध आहे हा करंट सोर्स कसा बनवायचा हे आपण नंतर पाहू कारण इलेक्ट्रॉनिक सर्किटमध्ये ट्रान्झिस्टर चा वापर करून सर्व काही बनवावे लागते आणि ट्रान्झिस्टर वापरुन करंट सोर्स बनवण्याचे मार्ग देखील आहेत तर हा करंट सोर्स उपलब्ध आहे आणि इथे आपल्याला काय करायचे आहे आपल्याकडे ट्रान्झिस्टर आहे आणि त्यातील ड्रेन करंट हा I0 च्या बरोबरीत असणे आवश्यक आहे नक्कीच I0 ला थेट याच्यासोबत जोडले तर हे कार्य करणार नाही आपल्याला माहिती आहे की ट्रान्झिस्टर यूनिलैटरल उपकरण आहे म्हणजे आपल्याला काय करण्याची गरज आहे तर हे गेट सोर्स व्होल्टेज ऍडजस्ट करावे लागेल आणि जसे मी येथे नमूद केले आहे आपण गेट व्होल्टेज नियंत्रित करू आणि सोर्स व्होल्टेज फिक्स ठेवू मी हे कोणत्याही व्होल्टेज ला फिक्स करू शकतो परंतु मी हे ग्राउंड शी जोडतो आहे मी त्याला कोणत्याही व्होल्टेजशी जोडले तरी काही फरक पडत नाही सध्या आपण असे समजू कि हे ग्राउंड शी जोडलेले आहे तर मला काय करावे लागेल ते म्हणजे हे गेट व्होल्टेज V0 मला नियंत्रित करावे लागेल आणि एकप्रकारे अशी सर्किट अरेंजमेंट करावी लागेल हे मी स्वतः करत असलेल्या गोष्टी सारखे नाही मी अॅममीटर चा उपयोग करणार नाही आणि ते ऍडजस्ट करणार नाही मी सर्किट अशाप्रकारे कॉन्फिगर केले पाहिजे जेणेकरून जेव्हा सर्व काही सेटल होईल तेव्हा I0 ची व्हॅल्यू I0 च्या बरोबरीची असेल म्हणून आपण केलेल्या निगेटिव्ह फीडबॅक प्रक्रियेच्या वर्णनाप्रमाणे दोन गोष्टी करायच्या आहेत ID आणि I0 ची तुलना करा आणि ID हा I0 पेक्षा जास्त आहे किंवा ID हा I0 पेक्षा कमी आहे त्यानुसार गेट व्होल्टेज VG ऍडजेस्ट करा तर आता आपण या दोन करंट ची तुलना कशी करू जेव्हा आपण तुलना म्हणतो तेव्हा मूळत मला हे जाणून घ्यायचे आहे की ID हा I0 पेक्षा जास्त आहे की I0 पेक्षा कमी आहे आणि असे करण्याचा एक सरळ मार्ग म्हणजे I0 ID किंवा ID I0 कॅल्क्युलेट करणे म्हणजे जर I0 ID पॉझिटिव्ह असेल तर मला माहित असेल की ड्रेन करंट ID खूपच लहान आहे आणि जर I0 ID निगेटिव्ह असेल तर मला माहित असेल की ID खूप मोठा आहे म्हणूनच त्यानुसार मी काहीतरी करू शकतो तर मूळत मला दोन करंट मधील फरक लक्षात घेणे आवश्यक आहे किंवा बीजगणितानुसार दोन करंटची बेरीज करणे आवश्यक आहे मला आशा आहे की हा भाग तुम्हाला स्पष्ट झाला आहे आपल्याला दोन करंटची तुलना करावी लागेल म्हणजेच मला या दोन करंट मधील फरक मोजावा लागेल दुसर्या शब्दांत सांगायचे तर दोन करंटची काही प्रमाणात बीजगणितीय बेरीज आणि आपण दोन करंटची ची बेरीज कशी करू आपल्याला माहित आहे की किर्चहोफच्या करंट लॉ नुसार जर आपण दोन करंटला नोड वर जोडले तर त्या नोड मधून फ्लो होणारा करंट हा या दोघांची बेरीज होईल म्हणजेच जर माझ्याकडे अशा प्रकारे फ्लो होणारे I1 आणि I2 आहेत तर नोड मधून I1 I2 हा करंट बाहेर पडेल दुसरीकडे जर माझ्याजवळ I2 हा विरुद्ध दिशेने असता तर मला करंट I1 I2 असा मिळाला असता तर नोडला फक्त करंट जोडून नोडमधून बाहेर काय करंट फ्लो होतो तेथे काय होते ते आपल्याला पहावे लागेल तर नोड मधून बाहेर फ्लो होणारा करंट म्हणजे या दोन्ही करंटची बेरीज जे आपल्याला हवे त्याप्रमाणेच आहे तर मग आपल्याला येथे काय करण्याची आवश्यकता आहे येथे आपल्याला I0 ID शोधणे आवश्यक आहे जर मी या दोघांना इथे अशाप्रकारे एकत्र जोडले तर या नोडमधून काय बाहेर पडेल मी अद्याप तिथे काहीही कनेक्ट केलेले नाही तर तिथून I0 ID फ्लो होईल तर मला आशा आहे की हा भाग तुम्हाला समजला आहे हा फक्त किर्चहोफचा मूळ करंट लॉ आहे म्हणून जर I0 या वायरमध्ये फ्लो होत आहे आणि तेथे जर ID फ्लो होत असेल तर येथून I0 ID फ्लो होत असला पाहिजे तर आता खरोखर ते कोठे जाते जेव्हा तुम्ही त्यास अशा प्रकारे कनेक्ट करता आणि तुमच्याकडे दोन करंट आहेत जे भिन्न आहेत तर आयडियल करंट सोर्स च्या बाबतीत काय होते आपण असे म्हणतो की अशा प्रकार चे कनेक्शन मान्य नाही तर अशा प्रकार च्या कनेक्शन ला परवानगी नाही कारण ते किर्चहोफच्या करंट लॉ चे उल्लंघन करते परंतु नक्कीच मला ट्रान्झिस्टर आणि करंट सोर्स यासारख्या दोन गोष्टी घेण्यास आणि त्यांना एकत्र जोडण्यापासून काहीही प्रतिबंधित करत नाही आणि याबाबतीत खरोखर काय होते जे काय होते ते खालीलप्रमाणे आहे प्रत्येक नोडवर काही पॅरासिटिक कॅपेसिटन्स असेल तुम्हाला माहित आहे की आपल्याकडे दोन कंडक्टर हे नेहमी डायलेक्ट्रिक वापरून विभक्त केले जातात त्यांच्या मध्ये काही कॅपेसिटीन्स असेल तर याचा अर्थ असा की आपल्याकडे बरेच वायर असलेले एक सर्किट असल्यास प्रत्येक वायर पासून प्रत्येक दुसऱ्या वायरपर्यंत कॅपेसिटर असतील तर जेव्हा I0 हा ID पेक्षा वेगळा असतो तेव्हा काय होते हे जाणून घेण्यासाठी तुम्ही याबद्दल विचार करू शकता तुम्ही हे कॅपेसिटरमध्ये फ्लो होत आहे असा विचार करू शकता कॅपेसिटर हा कोठेही जोडला जाऊ शकतो त्यामुळे काही फरक पडत नाही परंतु आपण ते ग्राउंड शी जोडलेले एक कॅपेसिटर आहे असे गृहीत धरले आहे आपण ज्याची चर्चा करणार आहोत त्याचा परिणाम कपॅसिटरच्या कनेक्शनची पर्वा न करता बदलत नाही तर तो कॅपेसिटरमध्ये फ्लो होतो हा कॅपेसिटर अनियंत्रितपणे लहान असू शकतो यामुळे काही फरक पडत नाही हे फक्त सांगते की येथे व्होल्टेज किती वेगाने बदलते फक्त किर्चहोफच्या करंट लॉ ची पूर्तता करण्यास सक्षम होण्यासाठी हा करंट कुठेतरी फ्लो होणे आवश्यक आहे आणि हा करंट त्या नोडशी संबंधित पॅरासिटिक कॅपेसिटन्समध्ये जाईल तर पुन्हा मला आशा आहे की हा भाग तुम्हाला अगदी स्पष्ट झाला आहे अन्यथा कृपया परत त्याबद्दल विचार करा आपल्याकडे नोडमध्ये दोन करंट असल्यास आणि ते दोन्ही करंट असमान असल्यास त्या दोन करंट मधला फरक पॅरासिटिक कॅपेसिटन्समध्ये जाईल तर त्या कारणामुळे काय होते हे स्पष्ट आहे की जर ID हा I0 पेक्षा लहान असल्यास याचा अर्थ असा की I0 ID झिरो पेक्षा जास्त आहे तर या कॅपेसिटरमध्ये करंट पंप केला जात आहे या कॅपेसिटर च्या अक्रॉस चे व्होल्टेज वाढेल आणि याचा अर्थ काय आहे हे ग्राउंड आहे हे ड्रेन व्होल्टेज VD आहे ड्रेन व्होल्टेज VD वाढत आहे पुन्हा हे कपॅसिटर चे मूळ वर्तन आहे जर तुम्ही याप्रमाणे कॅपेसिटरचे व्होल्टेज मोजत असाल आणि जर आपण त्या दिशेने करंट सकारात्मक करंट पंप केला तर काय होते की हा VC वाढत जाईल कारण VC1CI dt आहे आपल्याला करंट किंवा व्होल्टेजच्या आकाराबद्दल नेमकी काळजी करण्याची गरज नाही आपल्याला फक्त इतके माहिती असणे आवश्यक आहे की जर करंट सकारात्मक असेल तर व्होल्टेज वाढत जाईल आता याउलट ID जर I0 पेक्षा मोठा असेल तर याचा अर्थ असा आहे की पंप होणाऱ्या करंट पेक्षा त्यामधून जास्त करंट खाली वाहून जातो त्यामुळे हा करंट निगेटिव्ह होईल प्रत्यक्षात करंट कॅपेसिटर च्या वरच्या प्लेटमधून मिळवला जाईल VD घसरेल ड्रेन व्होल्टेज घसरेल म्हणजेच तुमच्याकडे जर एक कॅपेसिटर आहे तुम्ही याप्रमाणे कॅपेसिटर व्होल्टेज मोजत आहात आणि जर तुमच्याकडे या दिशेने करंट असेल तर VC कमी होत जाईल कारण तुम्ही वरच्या प्लेटमधून चार्ज घेत आहात त्यामुळे आपल्याला हे माहित असणे आवश्यक आहे आपल्याला माहित असणे आवश्यक आहे की I0 पेक्षा ID अधिक आहे किंवा I0 पेक्षा ID कमी आहे यावर VD वाढेल की कमी होईल हे अवलंबून आहे आता आपण काय करण्याची गरज आहे पूर्वी मी एममीटर चा वापर करत होतो आणि हे करत होतो परंतु आता हे आपोआप होण्यासाठी मला या सर्किटची आवश्यकता आहे जर I0 हा ID पेक्षा अधिक आहे तर काय झाले पाहिजे जर ID हा I0 पेक्षा लहान आहे तर मी काय करावे मला माहीत आहे की ID खूप लहान आहे मला ID ची व्हॅल्यू वाढवावी लागेल तर याचा अर्थ असा आहे की मला VG ची व्हॅल्यू वाढवावी लागेल कारण ID म्हणजे VG चे इन्क्रीसिंग फंक्शन आहे आपल्याला माहित आहे की ID विरूद्ध VG हा स्क्वेअर लॉ आहे असे दिसते म्हणून जर मला ID वाढवायचा असेल तर मला तिथून तिथे जावे लागेल मला VG ची व्हॅल्यू वाढवावी लागेल जर ID हा I0 पेक्षा लहान असेल तर आपल्याला VG ची व्हॅल्यू वाढविणे आवश्यक आहे आणि जर ID हा I0 पेक्षा मोठा असेल तर त्याच्या उलट होईल याचा अर्थ असा की ID खूप मोठा आहे आपल्याला तो लहान बनवावा लागेल म्हणून त्यास लहान बनवण्याचा मार्ग म्हणजे VG ची व्हॅल्यू कमी करणे तर ही आपल्याला आवश्यक असलेली कृती आहे ही आपल्याला आवश्यक असलेली फीडबॅक कृती आहे आता आपण सर्किट कॉन्फिगर कसे करावे जेणेकरून हे आपोआप होईल जर आपण त्याकडे पाहिले तर ड्रेन व्होल्टेज काय करीत आहे ते पहा जर ID हा I0 पेक्षा लहान असल्यास VD प्रत्यक्षात वाढत आहे कारण ही करंट मधील तफावत त्या पॅरासिटिक कॅपेसिटरमध्ये फ्लो होते आणि ते वाढवतो आपल्याला VG साठी जे हवे आहे त्यासारखेच हे आहे त्याचप्रमाणे जर ID हा I0 पेक्षा मोठा असेल तर VD कमी होत जाईल आणि जर ID हा I0 पेक्षा मोठा असेल तेव्हा खरंतर आपण VG कमी करू इच्छितो दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर आपल्याला VG साठी जे काय करायचे आहे ते आधीपासूनच ड्रेन मध्ये घडत आहे गेट व्होल्टेज साठी आपण जे केले पाहिजे ते फक्त या कनेक्शनमुळे ड्रेन व्होल्टेज बाबत घडत आहे तर आता उपाय अगदी स्पष्ट आहे आपल्याला करण्यासारखे जे काही आहे किंवा असे करण्याचा एक मार्ग म्हणजे हा VD या VG कडे हस्तांतरित करणे आणि हे करण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे गेटला ड्रेन बरोबर जोडणे पुन्हा आपली VG बाबत इच्छा काय आहे VG साठी आपल्याला ज्या प्रकारचे बदल हवे आहेत ते ड्रेन वर होत आहे तर सर्वात सोपी गोष्ट ही VG VD बनविणे ही आहे ह्यामुळे आपल्याला प्रथम प्रकारचे सर्किट मिळते हे कुठेतरी कनेक्ट केले जाईल मी असे गृहित धरतो की हे सप्लाय व्होल्टेज VDD शी जोडलेला आहे हा करंट I0 आहे आणि हा वास्तविक ड्रेन करंट ID आहे I0 ID हा करंट या कॅपेसिटर Cp जे एक पॅरासिटिक कॅपॅसिटर आहे यामध्ये जाईल त्याच्या आकाराबद्दल चिंता करू नका हे फक्त ड्रेन व्होल्टेजच्या भिन्नता लक्षात येण्यासाठी आहे आणि असे म्हणूया की आपण ड्रेनला गेटशी जोडतो या जोडणीमुळे आपण VG आणि VD ला समान बनवितो आता जर ID हा I0 पेक्षा लहान असेल तर काय होते या कॅपेसिटरमध्ये काही करंट फ्लो होईल आणि व्होल्टेज वाढत जाईल दुसरीकडे जर ID हा I0 पेक्षा जास्त असेल तर काही करंट हा वरच्या प्लेटमधून घेतला जाईल आणि हे व्होल्टेज कमी होत जाईल आणि जर ID हा I0 पेक्षा जास्त असेल तर VD सतत कमी होत जाईल तर VD कधी स्थिर राहील VD फक्त तेव्हाच स्थिर राहील जेव्हा ID हा I0 च्या अगदी बरोबरीचा असेल आता या कनेक्शनमुळे काय होते ते पाहू या असे म्हणू या की ID सुरुवातीस I0 पेक्षा लहान होता जेव्हा तुम्ही सुरुवात करता तेव्हा ते झिरो करंट पासून सुरू होते नंतर ड्रेन व्होल्टेज वाढत जाते आता त्या बाबतीत काय होते की गेट व्होल्टेज देखील वाढत जाते यामुळे ID ची व्हॅल्यू वाढत जाते तर ID हा I0 पेक्षा लहान आहे तसेच ह्या फीडबॅक मुळे हा ID वाढत जाईल तर हे तुम्हाला हवे अगदी तसेच आहे किंवा जर ID खूपच जास्त असेल जर ID हा I0 पेक्षा जास्त असेल तर VD कमी होत जाईल ज्यामुळे गेट व्होल्टेज कमी होईल आणि यामुळे ड्रेन करंट कमी होईल तर दुसर्या शब्दांत सांगायचे तर या विशिष्ट बाबतीत काय होते की VG वाढतो जे सूचित करते की ID देखील वाढेल आणि या विशिष्ट प्रकरणात VG कमी होतो ज्याचा अर्थ असा होतो की ID देखील कमी होतो दोन्ही बाबतीत काय होईल की ह्या दोन्ही चा शेवट या परिस्थितीत आहे तर या प्रकरणात फीडबॅक मुळे ID वाढत जाईल आपल्याला तो संथ किंवा वेगवान आहे की नाही याची काळजी करण्याची गरज नाही जोपर्यंत I0 हा ID च्या बरोबरीचा होत नाही तोपर्यंत तो वाढत राहिल तर त्या बाबतीत तो थांबेल आणि नेमके हेच या बाबतीत देखील घडते या बाबतीत I0 हा ID च्या बरोबरीचा होईपर्यंत ID कमी होत जाईल आता जर हे I0 च्या बरोबरीचे नसेल तर आपल्याला माहित आहे की सर्किट स्थिर स्थितीत पोहोचणार नाही कारण हे व्होल्टेज वाढत किंवा कमी होत जाईल शेवटी जेव्हा हे व्होल्टेज स्थिर होईल तेव्हा आपण फक्त किर्चहोफ करंट लॉ वापरून अशी हमी देऊ की ID हा या I0 च्या बरोबरीत आहे तर ट्रान्झिस्टर बायसिंग करण्याचा हा सर्वात सोपा मार्ग आहे आणि याला ड्रेन फीडबॅक म्हणून ओळखले जाते याचा वास्तविक अर्थ असा आहे की ड्रेन सोर्स व्होल्टेज हा गेट सोर्स साठी फीडबॅक आहे या प्रकरणात गेट सोर्स व्होल्टेज आणि ड्रेन सोर्स व्होल्टेज समान आहे तर ड्रेन व्होल्टेज परत गेटला दिल्या जाते आणि शेवटी स्थिर स्थितीत पोहोचते जिथे ट्रांझिस्टरचा ड्रेन करंट इच्छित करंट I0 च्या बरोबरीचा असतो मला जे जोरदारपणे सांगायचे आहे ते म्हणजे जर तुम्ही या सर्किटकडे पाहिले तर I0 ट्रान्झिस्टर ला कसा अप्लाय केला आहे त्याचा विचार करू नका कारण हे फीडबॅक सर्किट आहे I0 आणि ID मधील फरक गेट व्होल्टेज नियंत्रित करणार्या काही फीडबॅक कृतींना ट्रिगर करते गेट व्होल्टेज नियंत्रित करूनच ID बदलू शकतो म्हणूनच हे फीडबॅक सर्किट आहे ज्यामध्ये गोष्टीची अशा प्रकारे मांडणी केली जाते की VG बदलत जाईल जर I0 हा या ID पेक्षा भिन्न असेल आणि जर I0 आणि ID समान असतील तर VG कॉन्स्टंट राहील आणि सर्किट होईल शेवटी स्थिर स्थितीत पोहोचेल तर हे फीडबॅक सर्किट आहे तर याचे इतरही प्रकार आहेत म्हणजेच VG थेट VD ला जोडण्याची गरज नाही आपल्याला अशा प्रकारची भिन्नता हवी आहे की वाढणारा VD हा या VG मध्ये हस्तांतरित व्हावा असे करण्याचे बरेच मार्ग आहेत तर आपण त्या मार्गांचा अभ्यास करू आणि आणखी एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे जेव्हा केव्हा आपण अशा प्रकारच्या सर्किटचा शोध लावतो जेव्हा केव्हा आपण बायस सर्किट वापरतो तेव्हा आपण हे सुनिश्चित केले पाहिजे की ट्रान्झिस्टर सॅच्यूरेशन मध्ये राहील कारण तो ऍम्प्लिफायर साठी इच्छित कार्य बिंदू आहे म्हणजे आपल्याला ते देखील तपासून पहावे लागेल वास्तविक या प्रकरणात हे आपल्यासाठी अगदी स्पष्ट असले पाहिजे कारण VDS आणि VGS समान आहे तर आपोआपच याचा अर्थ असा आहे की जोपर्यंत VT पॉझिटिव्ह असेल तो पर्यंत VDS हा VGS VT पेक्षा जास्त असेल म्हणून जर आपल्याकडे पॉझिटिव्ह VT ट्रान्झिस्टर असेल तर हे कनेक्शन हे सुनिश्चित करते की ट्रांझिस्टर सॅच्युरेशन रिजन मध्ये राहील तर आपण त्याचा उपयोग एम्पलीफायर्स तयार करण्यासाठी करू पुढील व्याख्यानात आपण त्याचे प्रकार बघूया